सर्वांना नमस्कार आपण या विशिष्ट कोर्सच्या व्याख्यान २ वर जाऊ व्याख्यान १ मध्येम्हणजेच मागील व्याख्यानातआपण पाहिले होते की अंकीय तंत्रज्ञान महत्त्वाचे का आहे अंकीय तंत्रज्ञान कशाचे असते स्विचिंगचे महत्त्व तर्कशास्त्र संबंधांशी संबंधित स्विचचे Switch संघटन आणि स्विच म्हणून डायोडचा वापर तर हे आपण यापूर्वी पाहिले होते आणि त्या चर्चेत आपण पाहिले होते की डायोडचा वापर स्विच म्हणून AND आणि OR तर्कशास्त्र विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो ठीक आहे आपण स्वतःस अशा प्रश्नावरती सोडले होते की डायोड वापरुन तुम्हाला इनव्हर्टर लॉजिक किंवा नॉट लॉजिक मिळू शकते का जे आपणास आपल्या सामान्य समजातून आढळून आले होते कि हे शक्य नाहीपरंतु ट्रान्झिस्टर NOT लॉजिक किंवा इन्व्हर्टर तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात ठीक आहे तरआजच्या व्याख्यानात आपण ट्रांझिस्टरला स्विच म्हणून पाहू तर आपण त्याची प्रविष्ट प्राप्त वैशिष्ट्ये आणि काही महत्वाचे मापदंड जसे कि ध्वनी सीमासंक्रमण रुंदीलॉजिक स्विंग आणि फॅनआउट पाहू तरआपण ट्रान्झिस्टर आधारित इन्व्हर्टरच्या अगदी सोप्या सर्किटच्या मूलभूत सर्किटपासून प्रारंभ करू तर स्लाइडच्या डाव्या बाजूला आपण जे पाहत आहोत ते एक सर्किट आहे जिथे आपण पाहतो की हा NPN ट्रान्झिस्टर द्विध्रुवीय जंक्शन ट्रान्झिस्टर आहेहा बेस आहे हा कलेक्टर आहे आणि हा इमीटर आहे ठीक आहे तर हा कलेक्टर या RC मार्फत विद्युत पुरवठ्याशी जोडला आहे VCC धन वीजपुरवठा आहेआपण येथे ५ व्होल्ट मानले आहे आणिबेस हा प्रविष्टव्होल्टेज Vin ला रेजिस्टन्सद्वारे जोडला आहे जो RB आहेहा रेजिस्टन्स RB आहेहा कलेक्टर रेजिस्टन्स RC आहे ठीक आहे आणि आउटपुट कलेक्टर C कडून घेतले आहे - बरोबर तर ही मुलभूत संरचना आहे जी आपण तपासू आता जर आपण या सर्किटवर नजर टाकली आणि आपण Vin विरुद्ध Vout प्लॉट करण्याचा प्रयत्न करू Vin विरुद्ध Vout ठीक आहे तर या बाजूस हा x अक्ष Vin आहे x अक्षासह स्वतंत्र चल आहे y अक्ष हा अवलंबून चल आहे तरअशा प्रकारे हे सर्किट सुरुवातीला काम करेल जेव्हा Vin ० असेल ठीक आहे तर ट्रान्झिस्टर बंद स्थितीत आहे तर त्या वेळी आउटपुट काय असेल हा ट्रान्झिस्टर पहा हा ट्रान्झिस्टर बंद आहे विद्युतधारा नाहीविद्युतधारा वाहत नाही कलेक्टर विद्युतधारा वाहत नाही तरकलेक्टरविद्युतधारातो IC गुणिले RC हा ड्रॉप VCC वजा ICRC हे तुमचे Vout आहे हे तुमचे Vout आहे ठीक आहे Vout VCC ICRC तर IC हे ० इतके असल्यामुळे आपणास येथे मिळणारे व्होल्टेज VCC आहे जे येथे सुमारे ५ व्होल्ट आहे बरोबर तर हे किती काळ चालू राहते हे कमाल व्होल्टेजपर्यंत चालू राहतेकमाल व्होल्टेजपर्यंतजेव्हा हे बेस इमीटर जंक्शन हे पुरेसे फॉरवर्ड बायस्ड बनतेतर जेणेकरून येथील प्रवाह चालू होईल ठीक आहे हा ट्रान्झिस्टर प्रवाहित होणे सुरु करतो तर कमाल व्होल्टेज ते कमाल व्होल्टेज आपण येथे सर्वसाधारणपणे VIL म्हणून परिभाषित करतोम्हणजेचप्रविष्ट बाजूचे व्होल्टेज जे कमी मानले जाते प्रविष्ट बाजूवरील प्रविष्ट व्होल्टेजमधील कमाल व्होल्टेज जे कमीसमजले जाते त्यापेक्षा कमी व्होल्टेज ते काय असेल ते कसे विचारात घेतले जाईल ते फक्त कमी लॉजिक कमी म्हणूनच समजले जाईल कारण त्या वेळी आपल्याला दिसते आहे की आउटपुट उच्च व्होल्टेजवर उर्वरित आहे जी एक इन्व्हर्टर क्रिया आहेम्हणजेच इन्व्हर्टर क्रियेचा पहिला भागजेव्हा इनपुट उच्च असेल आणि जरी आउटपुटकमी असेल किंवा नसेल आपण दुसरा भाग देखील पाहू तर इनपुट हे जास्तीत जास्त बिंदू VIL पर्यंत कमी मानले जाते हे स्पष्ट आहे का तर त्यानंतर ट्रान्झिस्टर प्रवाहित होणे सुरु करतो तरयामुळे कट ऑफ विभाग ट्रान्झिस्टरपुढील विभागात प्रवेश करतो सक्रिय विभाग बरोबर आणि जेव्हा ट्रान्झिस्टर प्रवाहित व्हायला सुरुवात होते IC वाढत जातोतेव्हा काय होते हे व्होल्टेज हे Vout हळू हळू खाली येईल या विशिष्ट व्यवस्थेसाठी काही विशिष्ट अंदाजेतेनुसार हा उतार काही विशिष्ट अंदाजेतेनुसार रेषात्मक आहे जे आपण नंतर पाहू तो संबंध आपण लवकरच पाहू तरआता हा विद्युतप्रवाह वाढत आहे व्होल्टेज वाढत आहे तर IB वाढत आहे त्यानुसार IC वाढत आहे βIB हा विद्युतप्रवाह आहे IC चे मूल्य क्रियाशील विभागात आहे आणिहे तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत ते पुढील टप्प्यात प्रवेश करत नाही जे संपृक्तताम्हणून ओळखले जाते बरोबरसंपृक्तता म्हणजे कायजेव्हा बेस कलेक्टर आणि बेस इमीटरहे फॉरवर्ड बायस्डअसतात ठीक आहे तर या ठिकाणी येथे व्होल्टेज काय आहे आपण वापरत असलेल्या ट्रान्झिस्टरवर अवलंबून हे अंदाजे ० २ ० १ व्होल्ट किंवा जे काही आहे ठीक आहे तर ते म्हणजे जास्तीत जास्त व्होल्टेज माफ कराते प्रविष्टबाजूवरील किमान व्होल्टेज आहे जे उपस्थित असावे लागते ज्यानंतर ट्रान्झिस्टर प्रवेश करेलसंतृप्तिमध्ये जाईल ठीक आहे आणि व्होल्टेज प्रविष्टबाजूपेक्षा जास्त असेल ते संपृक्ततेमध्ये जाईल हे स्पष्ट आहे का मी पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतो म्हणून VILपासून जेव्हा ट्रान्झिस्टरप्रवाहित होऊ लागतो जो सक्रिय विभागातआहेहळूहळू Vin च्या वाढीसह हा विद्युतप्रवाह वाढतो संबंधीत विद्युतप्रवाह वाढतो Vout कमी होणे सुरू होतेते त्या स्तरापर्यंत चालू राहते जेव्हा ते संपृक्ततेमध्ये प्रवेश करते तर त्या नंतर व्होल्टेजमध्ये कोणतीही वाढ झालीत्यानंतर Vin व्होल्टेजमध्ये कोणतीही वाढ ट्रान्झिस्टर संतृप्तिमध्ये राहीलआपण तेअसे ठेवले की ते परिस्थितीतून बाहेर येते हे स्पष्ट आहे तरआपण त्या विशिष्ट व्होल्टेजला VIH म्हणून सांगतो VIH ठीक आहे तर त्या व्होल्टेजवर काय घडते त्या व्होल्टेजवर आपल्याला औपचारिकपणे माहित आहे की आउटपुट संतृप्तिमध्ये आहे आणि व्होल्टेज येथे सुमारे 0 २ 0 १ व्होल्ट देखील आहे जे आउटपुट स्तरावर कमी आउटपुट स्तरावर कमी मानले जाते तर त्यापेक्षा जास्त कोणतेही व्होल्टेज प्रविष्ट बाजूला म्हणून समजले जाईल आउटपुट कमी करणे आवश्यक आहे ठीक आहे तरअन्यथा बोलायचे झाले तर VIH चे काय महत्व आहे VIH हे प्रविष्ट बाजूला आवश्यक किमान व्होल्टेज आहे ज्यास लॉजिक उच्च मानले जाते त्यापेक्षा जास्त कोणतेही व्होल्टेज हे प्रविष्ट बाजूला लॉजिक उच्च मानले जाते ठीक आहे हे स्पष्ट आहे का तरतुम्ही येथे संबंध पाहत आहात इन्व्हर्टरसंबंधइनव्हर्जनसंबंध इनपुट येथे कमी आहे ठीक आहेआउटपुट उच्च आहे इनपुट उच्च आहेआउटपुट कमी आहे बरोबर आणि आपण पाहू कि तेथे आणखी दोन व्होल्टेजेस आहेत हे VOL व्होल्टेज आहे जे आउटपुटच्या बाजूला आहे जे कमी मानले जाते त्यापेक्षा कमी कोणतेही व्होल्टेज हे कमी मानले जाईल मग VOH हे आउटपुट बाजूला व्होल्टेज आहे जे उच्च म्हणून सांगितले जाते त्याच्यापेक्षा जास्त कोणतेही व्होल्टेज उच्च मानले जाईल हे सर्वसाधारणपणे आपण एक इन्व्हर्टरचे वैशिष्ट्य पाहतो जी एक प्रकारची मिळकत देखील आहे तेथे या ट्रान्झिस्टरच्या इनपुट आउटपुट वैशिष्ट्यांमध्ये समनुरूपता आहे हे स्पष्ट आहे का तरआपण काही प्रमाणाततुम्हाला माहिती आहेपरिमाणात्मक विश्लेषण करू इच्छितो आणि ज्या प्रकारे लॉजिक सर्किट किंवा डिजिटल सर्किटकार्य करते त्याप्रकारे हे आपणास समजण्यासाठी अगदी सोपे ठेऊ आणि आपण RB १० किलो ओहम ठेऊ ठीक आहे तर १० सर्व ० तेथे आहेततर हे मदत करेल RC १ किलो ओहमबीटा ट्रान्झिस्टर βप्रवाह प्रवर्धनांक ५० आहे βF म्हणजेच बीटा फॉरवर्ड βR म्हणजे म्हणजे रिव्हर्स बीटाजो आपण नंतर घेऊ हे व्होल्टेज VBE आहे जेव्हा ट्रान्झिस्टर चालू असतो आपण असे व्होल्टेज विचारात घेतो ज्यावरती तो चालू होतो चालू राहतो ते व्होल्टेज ० ७ व्होल्ट असते आणि जेव्हा ते संपृक्ततेवर जाते तेव्हा या व्होल्टेजमध्ये थोडीशी वाढ होतेपरंतु पुन्हा मी म्हणालो तसे हे अंदाजे विश्लेषण आहेआपण ते फक्त ० ७ व्होल्ट वर ठेवू ठीक आहे परंतु या व्होल्टेजमध्ये जेव्हा थोडी वाढ होते जेव्हा ते संपृक्ततेकडे जाते आणि VCE संतृप्तिआपण ० २ व्होल्ट म्हणून विचारात घेऊ जे पुन्हा Vin वाढल्यानंतर थोडेफार कमी होते ठीक आहे तरआपण हे करणार आहोत चला तर मग या वैशिष्ट्यांकडे पाहू तरआपण पहिली गोष्ट मिळविण्याचा प्रयत्न करू ती म्हणजे कोणत्या व्होल्टेजवर कोणत्या व्होल्टेजवर हा उतार सुरू होतो बरोबर आणि जसे आपल्याला माहित आहे की या विशिष्ट बाबतीत हे अगदी सोपे आहे आणि या प्रकरणात हे व्होल्टेज म्हणजे दुसरे काही नसून असे व्होल्टेज आहे जेव्हा ते कट ऑफ विभागातून बाहेर पडते आणि सक्रिय विभागात प्रवेश करतो आणि हे आपण घेतलेल्या कोणत्याही मूल्यांच्या आधारे होते० ७ व्होल्टवरती घडते बरोबर तरयाचे सहनिर्देशक 0 ७ व्होल्ट आणि ५ व्होल्ट आहेत 0 ७ व्होल्ट आणि ५ व्होल्ट ठीक आहे हे ते सहनिर्देशक आहेत जे आपण करीत असलेल्या विश्लेषणासाठी आपण पाहतो आणि याला कट ऑफची किनारकट ऑफची किनारअसेही म्हणतात म्हणजे या टप्प्यावर ते कट ऑफमधून बाहेर येत आहे हे स्पष्ट आहे का पुढे जेव्हा आपण सक्रिय विभागात प्रवेश करतो तेव्हा काय होते ते पाहू ठीक आहे तरजेव्हा तो सक्रिय विभागात प्रवेश करतो तेव्हा आपण येथे पाहू शकता की विद्युतधारा या लूप २लूप च्या भोवती वाहते एक या लूपच्या बाजूने आहे तर दुसरा या लूप बरोबर आहे तरआपण या लूपच्या बाजूने किर्चॉफचा व्होल्टेज कायदा Kirchhoff'svoltage lawलागू करू आणि त्यापासून आपण परिमाणात्मक विश्लेषण करू बरोबर म्हणून जेव्हा आपण या विशिष्ट लूपवर लागू करू हा विशिष्ट लूपआपण या व्होल्टेजसाठी काय पाहतो IB विद्युतधारा ही Vin वजा येथील व्होल्टेज घटVBE भागिले RB इतकी असेल बरोबर IB Vin - VBERB त्यावरूनआपण याद्वारे जाणारा विद्युत् प्रवाह पाहु शकतो IB म्हणजे Vin वजा VBE जो RB वरचा उर्वरित ड्रॉप आहे भागिले RB म्हणजे तुमची IB आहे हे स्पष्ट आहे का आता सक्रिय विभागात आपणास माहित आहे की IC ही βFIB इतकी आहे आणि सक्रिय विभागात हा दुसरा लूप आहे ज्या वरती आपण KVL लागू करत आहोत IC βFIB तर हे ५ व्होल्ट आहे जे आपण आधी नमूद केलेले VCC आहे तर हे सहसा बोलत आहे आपण हे VCC म्हणून लिहितो कारण आपण आवश्यक असल्यास ते ५ व्होल्ट व्यतिरिक्त इतर काही व्होल्टेजमध्ये बदलू शकतो सामान्यीकरण उद्देशाने आपण हे VCC म्हणून लिहितो ठीक आहे तर Vout हे दुसरे काही नसून VCC वजा ICRC आहे आणि ही IC दुसरे काही नसून तुमचा βFIB आहे आपण त्यास याने बदलू Vout VCC ICRC VCC βFIBRC आता ही विद्युतधारा IB आहे हे आपले समीकरण १ होते आणि हे आपले समीकरण २ आहेम्हणून जर आपण समीकरण १ वरून IB विद्युतधारा घेतली आणि एकत्रित करा आणि येथे ठेवा तर ही गोष्ट आहे की हा संबंध आहे जो आपणास मिळाला आहेठीक आहे का तर Vout हे VCC वजा βFIBRC इतके आहे तरतेथे RC आहे IB हे दुसरे काही नसून तुमचे Vin वजा VBE भागिले RB आहे ठीक आहे काय म्हणून जोपर्यंत तो सक्रिय विभागात राहतो तोपर्यंत हा संबंध आहे जो तो अनुसरण करेल आणि आपण Vout विरुद्ध Vin कडे पाहतो बाकी सर्व स्थिर आहेत तेथे VBE व्होल्टेज आहे Vin च्या वाढीसह किंचित बदल होईल तरआपण त्या भागाकडे दुर्लक्ष करीत आहोत ही अंदाजे गणना आहे बरोबर तर बाकीचे सर्व मापदंड स्थिर आहेत तरआपल्याकडे Vout आणि Vin यांचे संबंध रेषात्मक आहेत सरळ रेषेत ठीक आहे Vout VCC βFRCVin - VBERB सरळ रेषा जिचा नकारात्मक उतारवजा βFRC गुणिले RB ते ठीक आहे तर जर आपल्याला वेगाने घसरण हवी असेल तरआपणास बहुतेकदा सर्किट दोन स्थिर स्विच केलेल्या स्थितींपैकी एका स्थितीत म्हणजे लॉजिक कमी किंवा लॉजिक उच्च स्थितीत राहणे आवश्यक आहे मग आपणास हा संक्रमण विभागहवा आहेहा सक्रिय विभागज्याला संक्रमण विभाग म्हणूनही ओळखले जाते ती रुंदी शक्य तितकी लहान असेल ठीक आहे तरआपण वेगवान घसरण करू इच्छितो तरअशा परिस्थितीत आपणास RC च्या तुलनेत RB पध्दत पाहिजे आपण R मध्ये वाढ करू इच्छितो परंतु पुन्हा आपण नंतर पाहूजर आपण RC मध्ये वाढ केली तर सर्किटची विद्युतधारा वितरण क्षमता त्याचा IC भाग कमी होतो ज्यामुळे सर्किटलाइतर बर्याच सर्किट्स सोबत जोडणे खरोखर अवघड होते ती गोष्टसुद्धा आपण आज पाहू ठिक आहे तर तेथे नेहमीचजेव्हा आपण रचनेबद्दल बोलतोतेथे नेहमीच ट्रेड ऑफ असतो ठीक आहे परंतुया विशिष्ट चर्चेतून आपण हेच घेतो तेथे सरळ रेषेचा संबंध आणि सक्रिय विभागातील सर्किटचा उतारऋणआहे का ठीक आहे आतापुढे संपृक्तता विभाग आहे बरोबर तर या संपृक्तता विभागात पुन्हा ते संपृक्ततेमध्ये कधी प्रवेश करते हे पाहण्यास आपल्याला आवडेल ठीक आहे जोपर्यंत तो सक्रिय विभागात राहतो तोपर्यंत तो ऋण उताराने कमी होत आहे हा भाग आपण आधीच पाहिला आहे जे आपण आधीच्या स्लाईडमध्ये नमूद केले आहे ठीक आहे तरजेव्हा हा विशिष्ट मुद्दा येतोतेव्हा तो आपण संतृप्तिची किनार म्हणून परिभाषित करतोजेव्हा ते फक्त संपृक्ततेच्या किनाऱ्यावर प्रवेश करते जे विचार करते की ते अद्याप मागील समीकरण अनुसरण करीत आहे त्यानंतर ते संपृक्ततेच्या विभागात जाईल आता यासारखे रेषात्मक संबंध फारकाळ राहणार नाहीत तर संपृक्ततेच्या किनाऱ्यावर ते अद्याप कायम आहे बरोबर तर त्यावेळेस हे Vout जेव्हा केवळ संपृक्ततेच्या किनाऱ्यावर प्रवेश करतेत्यावेळेस संपृक्ततेच्या किनाऱ्यावर ही VCE संपृक्तता आहे बरोबर तरत्यावेळी विद्युतधारा IC आपण संपृक्ततेच्या किनाऱ्याच्या प्रत्ययासोबत परिभाषित करतो जेव्हा तो येथे प्रवेश करतो तेव्हा VCC वजा Vout आहे आता VCESat भागिले RC आहे तर ते ५ ५ व्होल्ट आहे आपण ते VCC वजा ० २ व्होल्ट भागिले RC मानले आहे हे १ किलो ओहम इतके आहे ते म्हणजे ४ ८ मिली एम्पीयर आहे ठीक आहे जर आपण RC वाढवला तर विद्युतधारा कमी होईल ज्यावरती आपण नंतर इतर प्रकरणांमध्ये दृष्टिक्षेप टाकू म्हणूनच हे आपल्या आवडीप्रमाणे बदलू हे आपल्याला माहित नाही तुम्हाला या परिस्थितीत इतर बाबींकडे लक्ष द्यावे लागते Vout VCE IC VCC - VCERC ५ ० २ १ ४ ८mA IB ICβF ४ ८५० ० ०९६ mA Vin VBE IB RB ० ७ ० ०९६ १० १ ६६V तर ही संतृप्ति ची किनार IC आहे - बरोबर तरसंपृक्तता ची किनार IB ही विद्युतधारा IC आहे IC ची संपृक्तता किनार भागिले β कारण ते अद्याप सक्रिय विभागात आहे जे केवळ संतृप्ति विभागात प्रवेश करते ८ भागिले बीटा फॉरवर्ड जे ५० वजा ० ०९६ मिलीअँपिअर आहेगणना सोपी आहे बरोबर तरत्यावेळी Vin काय आहे तुम्ही पुन्हा त्या समीकरण १ चा संदर्भ घ्या जे आपल्याकडे पूर्वी होते तर Vin हे VBE इतके आहे उजवीकडेबेस इमीटर ड्रॉप आणि IBRB ड्रॉप तर IB संपृक्ततेची किनार गुणिले KVL मधील RB मध्ये बेस इमीटर जंक्शनमध्ये तो विशिष्ट लूप बरोबर या लूपमध्ये हा लूप आहे माफ करा तर हा लूप आहे ज्याबद्दल मी बोलत आहे ठीक आहे तरजेव्हा आपण आपण या किमती लागू करू तेव्हा आपण या विशिष्ट लूपमध्ये असतो बरोबरआपल्याकडे 0 ७ व्होल्ट आहे IB संपृक्तताचा किनारा ० ०९६ आहे आणि RB आपण १० किलो ओहम म्हणून घेतला आहे तर१ ६६ व्होल्ट ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा विशिष्ट बिंदू देखील संपृक्ततेचा किनारा म्हणून मिळेल जो आपल्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे आणि हे सहनिर्देशक १ ६६ व्होल्ट आणि ० २ व्होल्ट आहेत ठीक आहे का म्हणूनइनपुटवर १ ६६ व्होल्टपेक्षा जास्त व्होल्टेज Vin ला येथे निश्चितपणे सर्किट संपृक्ततेमध्ये आहे बरोबर तर VIH चे हेच महत्त्व मी सांगण्याचा प्रयत्न करीत होतोम्हणूनच हे इनपुट बाजूला आवश्यक किमान व्होल्टेज आहे जे लॉजिक उच्च मानले जाऊ शकते जे आपणास खात्री देते कि इनव्हर्टरचे आउटपुटलॉजिक कमी राहते स्पष्ट झाले का आताआपण काही महत्वाच्या मापदंडावर येऊ आवाजाचे मार्जिनसंक्रमण रुंदी आणि लॉजिक स्विंग ठीक आहे संक्रमणाची रुंदी आपण आधीपासून पाहिली आहेपरंतु पुन्हा अधिक औपचारिकरित्या आपण येथे या अटींशी आपला परिचय करून घेऊ ठीक आहे तरडावीकडील बाजूला आपण जे पहात आहात ते एक सामान्यीकृत सादरीकरण आहेआपण घेतलेल्या उदाहरणास स्पष्ट नाही या भिन्न अटींचे अधिक चांगले आकलन करण्यासाठी आपण उदाहरण घेतले आहे आणि सर्व साधे ट्रान्झिस्टर इन्व्हर्टर वापरुन वास्तविक सर्किट अधिक जटिल होईल जे आपण नंतर घेऊ बरोबर तर ही आउटपुट बाजू आहे ठीक आहे तरआपण आधीपासूनच पाहिलेले आहे VOLआउटपुटवरील व्होल्टेज ज्याला कमी मानले जाते त्यापेक्षा कमी कोणतेही व्होल्टेज कमी मानले जाईल उदाहरणार्थ 0 त्यापेक्षा कमी कोणतेही व्होल्टेज हे लॉजिकल कमी मानले जाते हा येथे रेखांकित भाग आहे ठीक आहे VOH आउटपुट बाजूचे व्होल्टेजकिमान व्होल्टेज जे लॉजिक उच्च मानले जाते त्यावरील कोणतेही व्होल्टेज लॉजिक उच्च मानले जाईल तर तिथे ते ५ व्होल्ट होते आणि कोणतेही व्होल्टेज जे त्या ५ व्होल्टपेक्षा जास्त असेल ते कोणत्याही अस्पष्टतेशिवाय लॉजिक उच्च मानले जाईल स्पष्ट आहे आणि मग लॉजिक स्विंग हे लॉजिक स्विंग म्हणून परिभाषित केले गेले आहे तो VOH आणि VOL मधील फरक आहे ठीक आहे आता जर आपण प्रविष्ट बाजूकडे पहात असाल तर काय होत आहे हे VIL जसे की आपण आधीपासूनच त्या विशिष्ट उदाहरणात पाहिले आहेपरंतु अशा इन्व्हर्टरसाठी इतर प्रत्येक बाबतीत हे सत्य आहे की ० ते VIL पर्यंत हे लॉजिक कमी मानले जाते कोणतेही व्होल्टेजअगदी ० पेक्षा कमी देखीलआवाज आणि इतर गोष्टींमुळेजर ते VIL पेक्षा कमी असेलजोपर्यंत ते VIL पेक्षा कमी असेल ते लॉजिक कमी मानले जाईलइनपुटला लॉजिक लो मानले जाईल बरोबर आणि इनपुटवर इनपुट बाजूवर VIH पेक्षा जास्त कोणतेही व्होल्टेज लॉजिक उच्च मानले जाईल ठीक आहे त्या उदाहरणात ते १ ६६ व्होल्ट होतेत्यापेक्षा जास्त व्होल्टेज हे लॉजिक उच्च मानले जाईलत्यावेळी आउटपुट कमी असेल बरोबर तर VIL आणि VIH मधील फरक वेळ टप्पा किंवा कालावधीजर आपण इनपुट व्होल्टेज Vin सातत्याने वाढवत आहोत प्रविष्ट जे आपल्या संक्रमणाच्या रुंदीमध्ये असेलजिथे तो सक्रिय विभागात राहत आहे ठीक आहे तर या संज्ञा पुन्हा एकदा समजल्यानंतरआपण आवाज मर्यादा उच्च नाही आवाज मर्यादा कमी VIL वजा VOL अशी परिभाषित करतो त्याचे महत्त्व काय आहे याचे महत्त्व हे आहे की VIL पर्यंत आपण यात लॉजिक कमी मानत आहोत येथे जर हे इन्व्हर्टर दुसर्या इनव्हर्टरशी सारख्याच साधनाशी पुढील टप्प्यात जोडले गेले असेल तरजेव्हा हे लॉजिक कमी असेल तेव्हा ते देत असलेले व्होल्टेज काय आहे २ व्होल्ट किंवा त्यापेक्षा कमी कमाल व्होल्टेज 0 २ व्होल्ट आहे ठीक आहे आता कल्पना करा की काही आवाज समाविष्ट झाला आहे अधिक आवाजाने दूषित होतो - बरोबर तर० जर ते ० १ व्होल्ट असेल आणि ० १व्होल्ट आवाज सुद्धा असेलतर आउटपुटमधील व्होल्टेज ० २ व्होल्ट असेल ठीक आहे तरमला येथे काय म्हणायचे आहे मला एक आकृती काढू द्या जे ते आपल्यास स्पष्ट करेल तर मी याबद्दल बोलतो आहे की अशाच प्रकारे इनव्हर्टर किंवा इतर गेट्स बरोबर दुसर्या साधनाची जोडणी केली जात आहे तर येथे 0 २ व्होल्ट कमाल व्होल्टेज आहे म्हणजे जेव्हा त्याला लॉजिक कमी म्हणून मानले जाते तेव्हा ते त्यापेक्षा कमी असू शकतेपरंतु मर्यादित प्रकरण विचारात घेऊया ठीक आहे आणि मग आवाज जोडला जाईलअधिकच्या आवाजावर आणि ते येथे जोडले जाईलतर हा आवाज आहे बरोबर तर आपण किती आवाजास परवानगी देऊ शकता जेणेकरून येथे हे कमी येथे कमी मानले जाईल कमाल व्होल्टेज जे कमी मानले जाईल ते 0 ७ व्होल्ट आहे ठीक आहे हे आउटपुटमध्ये जास्तीत जास्त म्हणजे 0 २ व्होल्ट असते जेव्हा ते लॉजिक कमी असते ते त्यापेक्षा कमी असू शकते तरकाय फरक आहे फरक म्हणजे जास्तीत जास्त व्होल्टेज जो आवाज म्हणून स्वीकारला जाऊ शकतो जो धन ध्रुवीयतेसह जोडला जातो जर ते ऋण किंमत असेल समजा ० २ व्होल्ट आणि आवाज वजा ० १ व्होल्ट असेल तर काही हरकत नाही ठीक आहे पणधन ध्रुवीयतेसह आवाज जर आवाज आला तर ही गोष्ट आहे जी आपणास लक्षात ठेवावी लागेलहे स्पष्ट आहे का तर तेथे माझ्याकडे 0 ५ व्होल्टची मर्यादाआहे म्हणूनचही ध्वनी मर्यादा कमी आहे सामान्यतः बोलताना अशा परिस्थितीत जिथे VIL आणि VOL VOH परिभाषित केले आहे हा फरक आहे ध्वनी मर्यादा आहे NML VIL - VOL ० ७ ० २० ५ V NMH VOH - VIH ५ ० १ ६६ ३ ३४V आपण घेतलेल्या या विशिष्ट उदाहरणापासून आपण या संज्ञाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत हे ० ७ वजा ० २ व्होल्ट म्हणजेच ० ५ व्होल्ट आहे ठीक आहे तर समान गोष्ट ध्वनी मर्यादा उच्च आहे तरजेव्हा आउटपुट लॉजिक उच्च असेल म्हणजेच समजा VOH असेल बरोबर आणि तेव्हा इनपुटवर ते लॉजिक उच्च मानले पाहिजे बरोबर तर काय आहे आता जर आवाजाची भर पडली परंतु जर ती धन ध्रुवताअसेल तर ते VOH आदिक काही मूल्य असेल मग तेथे काही हरकत नाही हे आपण या विभागात आहोत परंतु जर ते ऋण ध्रुव असेल तर आता ध्वनीची ध्रुवता जर इतकी ऋण असेल जर ऋण असेलतर आपण थोडे चिंतेत आहोत तर हे व्होल्टेज कमी होऊ शकते ते कमी होते आणि VOH ओलांडते तेव्हा आपण एक समस्येमध्ये आहोतइनपुट उच्च मानले जाणार नाही ठीक आहे तर VOH वजा VIH हा ध्वनी ध्वनीची मर्यादा आहे जो तो सामावून घेऊ शकतो तर त्यानुसार या दोन संज्ञा परिभाषित केल्या आहेत आणि या विशिष्ट उदाहरणात आपण त्या घेतल्या आहेत हे ५ व्होल्ट वजा १ ६६ व्होल्ट आहे जे ३ ३४ व्होल्ट आहे तरसंक्रमणाची रुंदी अर्थातच या VIH आणि VIL लॉजिक स्विंग VOH आणि VOL आहे मधील फरक आहे तरआम्ही घेतलेल्या उदाहरणाकडे दुर्लक्ष करूनआपण घेतलेल्या या परिभाषा सामान्य आहेतआणि हे कोणत्याही लॉजिक फॅमिली आणि संबंधित गेट्सवर लागू आहे ठीक आहे संक्रमणाची रुंदी VIH - VIL १ ९६V लॉजिक स्विंग VOH - VOL ५ ० ८ V आता आपण फॅनआउट नावाच्या एका महत्त्वाच्या संज्ञेसोबत शेवट करू आणि ज्याविषयी आपण बोलत होतो ते आपणास माहित असलेल्या ध्वनी मर्यादेचे उदाहरण आपण नंतर थोडे पुढे जाऊन घेऊ तर येथे आपण जो पाहतो तो हा ट्रांझिस्टरआहे गेट कधीही स्वतंत्र पद्धतीने कार्य करणार नाही आपणास माहित आहे की शेकडो हजारो असे गेट तुम्हाला माहित आहेत जे एकत्रित सर्किटमध्ये एकत्रितपणे काम करतात तर हे विशिष्ट इन्व्हर्टर अशा अनेक इन्व्हर्टरशी जोडलेले आहे ठीक आहे आणि जेव्हा इनपुट असे असेलतेव्हा हा ड्रायव्हर आहे आणि हे भार भार १ भार २ भार N आहेत किती किती भार जोडले जाऊ शकतात हे आपण शोधू ठीक आहे म्हणून जेव्हा इनपुट बाजूला इनपुट समजा लॉजिक उच्च असेल येथे काय मूल्य असेल आउटपुट कमी असेल २ व्होल्ट देखील किंवा त्याहूनही कमी नंतर यापैकी कोणतेही भार ट्रान्झिस्टर चालू होणार नाहीत कारण ते 0 २ व्होल्ट दर्शविते ठीक आहे तरतुम्ही जोडणी करू शकता कारण त्यातून कोणताही विद्युतप्रवाह वाहत नाहीतर तुम्ही असे बरेच भार ट्रान्झिस्टर भार गेट कोणत्याही अडचणीशिवाय जोडू शकताभार इन्व्हर्टरकोणत्याही अडचणीशिवाय जोडू शकताहे स्पष्ट आहे का परंतु जेव्हा ड्रायव्हरला इनपुट कमी असते तेव्हा समस्या असू शकते तर हे ड्रायव्हरला इनपुट आहे जेव्हा हे कमी असते आऊटपुट जास्त असतेतुम्ही त्याची वैशिष्ट्ये भाग आधीच पाहिले आहे बरोबर नाही का तर अभिलक्षण आपणास यासारखे दर्शविते म्हणून जेव्हा इनपुट कमी असेल तर आउटपुट जास्त असेल तर ही विशिष्ट गोष्ट आहे बरोबर तर हे आउटपुट उच्च आपण अशा बर्याच गेट्सशी जोडणी करत आहोत बरोबर आणि जेव्हा जेव्हा याची जोडणी होत आहे यामधून बेस विद्युतधारा वाहत आहे बरोबर आणि जरी या दिशेने विद्युतधारा नाहीपरंतु या दिशेने एक विद्युतधारा आहे ज्यासाठी तेथे ICRC व्होल्टेज घट असेलअशा अधिक जोडणीसाठी अधिक प्रमाणात विद्युतधारा वितरीत केली जाणे आवश्यक आहे आणि व्होल्टेज कमी होत राहिलआणि ते फार काळासाठी ५ व्होल्ट राहणार नाही तर ते किती कमी होऊ शकते हे अद्याप आउटपुट बाजूला लॉजिक उच्च मानले जाते तेथे त्यावरती मर्यादा आहेती म्हणजेया विशिष्ट उदाहरणात १ ज्यानंतर हे लॉजिक उच्च मानले जाणार नाही ते सक्रिय विभागात जाईल हा भार सक्रिय विभागात प्रवेश करेल ठीक आहे ३४mA तर ते परिभाषित करेलते ठरवेल कि असे किती गेट जोडले जाऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे आपण याची गणना करू म्हणूनचव्होल्टेज VIH साठी आपण म्हणतो कि ही मर्यादा स्थिती १ ६६ व्होल्ट आहे आणि ड्रायव्हर त्यावेळेस किती विद्युतधारा देऊ शकतो VCC वजा Vout म्हणजेच १ ६६ व्होल्ट भागिले १ किलो ओहम ३४ मिलीअँपिअरती कमाल विद्युतधारा आहे जी तो तुमच्या १ ६६ व्होल्टच्या मर्यादेपेक्षा कमी न जाता देऊ शकतो त्यानंतर यापुढे भार गेटच्या बाजूच्या इनपुटवर लॉजिक उच्च मानले जाणार नाही ठीक आहे आणि भार गेटसाठी जेव्हा ते उच्च असेलते किती विद्युतधारा खेचत असेल आपण आधीच याची गणना केली आहे ठीक आहे IB Vout - VBERB १ ७ १० ० ०९६ mA N ICIB ३४ ७९→ ३४ तर Vout वजा VBE भागिले VBE भागिले RB ठीक आहे तर हे आपले स्वतःचे १ ६६ व्होल्ट आहे १ ६६ व्होल्ट मर्यादित स्थिती आहे ज्याबद्दल आपण बोलत आहोत आणि हे येथे ० ७ व्होल्ट आहे बरोबर भागिले RB ०६ मिलीअँपिअर आहेही विद्युतधारा आहे जी एक भार गेट घेत आहे ठीक आहे तर अशी किती भार गेट्स आहेतयाद्वारे आपण किती भार गेटची जोडणी करू शकता हे त्याद्वारे वितरीत करू शकणार्या विद्युतधारा प्रमाणात विभाजित करते आणि ही संख्या बरीच मोठी आहे म्हणजेच ३४आहेआपणास अधिक विचार करावा लागेलआपल्याला त्यातील इतर अडचणी माहिती आहेत आणि मग ते स्पष्ट होईल ठीक आहे तर या विशिष्ट चर्चेसाठी ही शेवटची स्लाइड आहे तर ध्वनी मर्यादेचा काय परिणाम होईल ठीक आहे तर जेव्हा जेव्हा आपण याबद्दल बोललो जेव्हा आपण १ ६६ व्होल्ट खाली आणत आहोत ठीक आहेतर ध्वनी मर्यादा काय बनतेतेथे ध्वनी मर्यादा नाही ठीक आहे तरजर तुमची इच्छा असेल जे काही शक्य होते ते आपण त्या विशिष्ट पातळीवर खाली आणले आहे जो काही आवाज आता वाढत जाईलआउटपुट १ ६६ व्होल्ट वर जो काही आवाज आता जाईल आणि काही आवाज ऋण ध्रुवीयतेसह० बिंदू वजा ० १ व्होल्ट किंवा इतका ठीक आहे ते यापुढे लॉजिक उच्च म्हणून मानले जाणार नाही त्यामुळे तेथे शून्य ध्वनी मर्यादा आहे ठीक आहे तरजर आपण ज्या वातावरणास चालत आहात त्या आधारावर इच्छित मूल्याची ध्वनी मर्यादा ठेवू इच्छित असाल तर तुम्हाला ते तो घटक आपल्या गणनेमध्ये देखील विचारात घ्यावा लागेल ६६ व्होल्ट जास्त काळासाठी १ ६६ व्होल्ट राहणार नाहीत्यामध्ये ज्याबद्दल आपण बोलत आहोत ती ध्वनी मर्यादा समजा ० ५ व्होल्ट जमा करावी लागेल जे २ १६ व्होल्ट बनवते ठीक आहे तरनंतर ड्रायव्हरबाजूची विद्युतधारा ते पुरवू शकणारी कमाल विद्युतधारा ही VCC वजा Vout आहेआता त्याने त्याचसोबत ध्वनी मर्यादादेखील विचारात घेतली आहे ठीक आहे १६V IC VCC - VoutRC ५ २ ८४mA IB Vout - VBERB २ ४→ १९ तरते याला २ ८४ मिलीअँपिअर बनविते बरोबर आणि त्यावेळी प्रत्येक गेटसाठी भार विद्युतधारा काय असेल तरविद्युतधारा IB ही २ ७ भागिले हा बेस रोधक जे ० आणि मग तुम्ही पहा की तुम्ही फक्त विभागणी कमी केली तर ही संख्या १९ वर आली आहे ३४ वरून ती कमी होऊन १९ वर आली आहे आमूलाग्र बदल आहे ना तरजर आपल्याकडे अधिक ध्वनी मर्यादा असेल तर असे आणखी बरेच प्रश्न असतील बरोबर तरयाचा अर्थ असा की संख्येमध्ये अधिक घसरण आणि नंतर इतर मापदंड देखील आहेत ज्याचा आपण या चर्चेमध्ये विचार केला नाही बीटा प्रमाणेच जे आपण ५० मानले आहे तेव्हा आपण ट्रान्झिस्टर वापरता तेव्हा ते ४० देखील असेलते ३० देखील असेल बनावटीवरती अवलंबून आणि तेथे ट्रान्झिस्टर ते ट्रान्झिस्टर तफावत असेल तरआपणास हे माहित असणे आवश्यक आहे की ही परिस्थिती काय आहे यावर देखील विचार करा तरहा प्रत्येक घटक बदलू शकतो आणि आपल्यास कदाचित माहितीही नसेल VBE संपृक्तता देखील आपण सांगितली आहेते तंतोतंत ० ०७ नाही आणि थोडेफार बदलू शकतेव्होल्टेज VCC बदलू शकते ५ व्होल्ट विद्युत पुरवठा ४ ५ व्होल्ट किंवा ५ ५ व्होल्ट असेल तर या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यासाठी वास्तविक गोष्टवास्तविक मूल्यआपण हे पाहू शकतो की या विशिष्ट संरचनेसाठी ३४ ते १९ पर्यंतआता प्रत्यक्ष व्यवहारात ते ५ पर्यंत खाली येऊ शकते जवळपास ५ ठीक आहे तरहे काही महत्वाचे मापदंड आहेत उदाहरणासह आपण नमूद केले आहे तर हे संदर्भ आहेत तर त्वरित सारांश म्हणजेट्रांझिस्टरचा उपयोग NOT लॉजिकसाठीकेला जाऊ शकतो कट ऑफ आणि संपृक्तता दोन स्थिर स्थिती आहेत आपण इनपुट आणि आउटपुट वैशिष्ट्ये पाहिली आहेत आणि त्यापासून आपण काही सामान्यीकृत संज्ञाप्राप्त केल्या आहेतध्वनी मर्यादासंक्रमण रुंदीलॉजिक स्विंग आणि आपण एक उदाहरण घेतले आहे आणि काही मूल्ये ठेवली आहेत आणि त्याचे महत्त्व समजून घेतले आहे आणि फॅन आउट हा आणखी एक महत्त्वाचा मापदंड आहे आणि आपण हे पाहिले आहे कि त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचे महत्व काय आहे आणि त्याची गणना कशी करावी हे देखील आपण पाहिले आहे